आपल्याला आधीपासून माहित असलेल्या गोष्टींच्या आधारे आपण खरोखर ही समस्या सोडवू शकत नाही आम्हाला नवीन गणिताचे तंत्र हवे आहे तर आपण नवीन गणिताचे तंत्र काय आहे ते पाहू आणि ते ग्रीन्स फंक्शनचे तंत्र आहे ठीक आहे आपण वेक्टर कॅल्क्युलसच्या संदर्भात ग्रीनचे नाव ऐकले असेल वेक्टर कॅल्क्युलसची काही ओळख म्हणून नाव ग्रीन ठेवले गेले आहे ठीक आहे तर त्याने या क्षेत्रात खूप काम केले म्हणून गोष्टी त्याच्या नावावर आहेत ठीक आहे तर येथे बर्याच मटेरियलसाठी आपण एकामागून एक पाहू माझ्याकडे ही दोन समीकरणे आहेत संपूर्ण करंट स्त्रोत भाग एका टर्म क्यू मध्ये कंडेन्स केला गेला आहे ठीक आहे हे भौतिक कॉन्स्टन्ट करंट ने गुणाकार केले आहे म्हणून मी याला क्यू म्हणून संबोधणार आहे आता मी म्हटल्याप्रमाणे ही दोन समीकरणे या समस्येचे निराकरण करण्यासाठी पुरेसे नाहीत म्हणून आता मी आयुष्य अधिक जटिल बनवित आहे ते पुन्हा सोपे होण्यापूर्वी बरोबर तर नवीन गुंतागुंत काय आहे मी दोन नवीन फंक्शन सादर केली आहेत मी त्यांना जी 1 जी 2 म्हणत आहे आणि त्यांचे गुणधर्म काय आहेत ते ही दोन समीकरणे सोपे करतात चला तर पहिले समीकरण वाचू हे ठीक आहे तर हा डेल्टा फंक्शन हा आपला नेहमीचा डायराक डेल्टा फंक्शन आहे बरोबर तर आपल्या सर्वांना माहित आहे की डायराक डेल्टा फंक्शनचा गुणधर्म काय आहे हे सर्वत्र 0 आहे आणि r r बिंदूवर अनंत आहे आणि प्रत्यक्षात ते योग्य फंक्शन नाही म्हणून परंतु मी त्याच्या इंटिग्रलबद्दल बोलू शकतो डेल्टा फंक्शनचे इंटिग्रल जोपर्यंत मी या विलक्षणतेचा मुद्दा सांगत नाही तोपर्यंत 1 बरोबर आहे म्हणून मी हे दोन नवीन फंक्शन सादर केली आहेत कारण आपण आणि पुन्हा पुन्हा लिहित आहोत मी वेक्टरची चिन्हे r वर टाकली आहेत ओके म्हणून मी फक्त आर लिहिले असले तरी हे समजते की आपण आर पहाता तेव्हा ते प्रत्यक्षात असते परंतु यामुळे संपूर्ण गोष्ट खूपच अनाड़ी होते तर मी ही वेक्टरची बाजू काढून टाकली म्हणून जेव्हा मी वेक्टरचा संदर्भ घेतो आणि जेव्हा आर च्या ओटीपॅकच्या परिपूर्ण मूल्याचे संदर्भ देत असतो तेव्हा हे आपल्याला संदर्भातून स्पष्ट असले पाहिजे म्हणूनच आपण काहीही मिळण्यापूर्वी हे समीकरण लक्षात येते की या दोन समीकरणांमधील समानता काय आहेत विद्यार्थी समान दिसत आहे समान दिसत आहे बरोबर म्हणून ही दोन्ही समीकरणे अशी काहीतरी दिसतात आणि अधिक काहीतरी बरोबर काहीतरी आहे हे असे सर्वसाधारण टेम्पलेट आहे ज्यात हि दोन समीकरणे बसलेली आहेत जर मी उजवीकडील बाजू नॉन झेरो केली तर मला दुसरे समीकरण मिळेल दुसरा जर आपल्याला विचारले काय फरक आहे तर प्रथम समीकरणमध्ये फक्त एक चल आर आहे आता मी दुसरे समीकरण आणले आहे एक अधिक चल r सादर केले आहे ठीक आहे जे आधी थोडेसे विचित्र वाटेल परंतु पाहू शकाल की आयुष्य खूप सामर्थ्यवान बनेल अखेरीस हा डेल स्क्वेअर ऑपरेटर केवळ अंप्राइम्ड समन्वयांवर कार्य करीत आहे म्हणून जेव्हा जेव्हा r' चे कोणतेही फंक्शन आढळले तर ते कॉन्स्टन्ट आहे बरोबर तर मी असे म्हणेन की केवळ अंप्राइम्ड गोष्टींवर कृती करणे चांगले आहे म्हणजे ते फक्त एक गृहितक आहे तर मला वाटते की मी येथे हे स्पष्टपणे लिहिले नाही तर आता आपण यासह कसे जाऊ तर चला तर आपली युक्ती ही आहे की आपण पहिले समीकरण घेऊ समजा मी हे पहिले समीकरण ने गुणाकार केल्यास दुसरे समीकरण ने गुणाकार करेल ठीक आहे आणि या दोघांना वजा करा या दोन वजा करुन मला मिळणारे फायदे कोणते आहेत विद्यार्थीः उजव्या बाजूला उजव्या हाताची बाजू उजव्या बाजूला काहीच होणार नाही डाव्या बाजूस किती टर्म्स आहेत त्या 4 टर्म्स असाव्यात परंतु याला ने गुणाकार केल्याचा परिणाम आणि त्याद्वारे काय होईल टर्म्स ला काय होईल विद्यार्थीः रद्द होईल ते रद्द होईल बरोबर तर माझ्याकडे एक बरोबर टर्म निघून जाईल आणि आता माझ्याकडे उजव्या हाताची बाजू राहील तर उजव्या हाताची बाजू होती त्याऐवजी ठीक आहे मी येथे थोडासा स्लोपी होतो हे तुम्हाला माहिती आहे की ही सर्व प्रत्यक्षात r आणि r' चे फंक्शन आहेत विद्यार्थीः ठीक आहे तर काय होईल तर माझ्याकडे पहिल्या टर्मपासून आणि दुसर्या टर्ममधून हि मी वजा करीत आहे तर माझ्याकडे आहे मी ही दोन समीकरणे वजा करीत आहे तर हे रद्द झाले आहे तर आता हे सर्व बाकी आहे ठीक आहे म्हणूनच हे पहात असताना आपण प्रथम सुरुवात केली तेव्हा हे अधिकच गोंधळलेले दिसते परंतु आपल्याला काही स्टेप्स घ्यावयायचे आहेत आम्ही जे काही व्यवस्थापित करतो ते या संज्ञेपासून मुक्त होते ठीक आहे आम्हाला अजून काही अधिक वेक्टर कॅल्क्युलस करण्याची आवश्यकता आहे तर व्हॅक्टर कॅल्क्युलसमध्ये आम्ही याला उत्पाद नियम म्हणून म्हणतो याबद्दलची ओळख आहे तर माझ्याकडे दोन फंक्शन g आणि आहेत म्हणून जेव्हा मला वेक्टर कॅल्क्युलस मधील प्रोडक्टचे व्हॅक्टरमध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यायचे असेल तर ते डायव्हर्जन्स होते बरोबर तर आपण काहीही जाणून घेण्यापूर्वी डाव्या बाजूला डावीकडे एक स्केलर आहे कि वेक्टर विद्यार्थी स्केलर ग्रॅड विद्यार्थी होय एक सदिश आहे g एक स्केलर आहे म्हणूनच हे एकूणच वेक्टर आहे विद्यार्थी बरोबर आणि जेव्हा मी वेक्टरचे डायव्हर्जन्स घेतो तेव्हा मला स्केलर मिळते बरोबर या संज्ञाकडे पहा हा वेक्टर आहे हा वेक्टर डॉट प्रॉडक्ट स्केलर आहे स्केलरचे स्केलर g बरोबर गुणाकार असते तर कमीतकमी माझा अर्थ असा आहे की मी वेक्टर बरोबर स्केलर लिहित नाही तर या प्रकारची बेसिक तपासणी तुम्ही केली पाहिजे तुम्ही हे एक्सप्रेशन लिहून ठेवले पाहिजे तर ही ओळख वापरून मी या समीकरणाच्या डाव्या बाजूला पुन्हा लिहू शकतो जर मी हे लिहायचा प्रयत्न केला तर तुम्ही त्याकडे लक्ष दिल्यास मी जे लिहितो तेवढेच लिहू शकतो विद्यार्थीः डेल डॉट डेल डॉट जी 1 फाय डेल डॉट जी 1 ग्रेड विद्यार्थीः फाय 1 विद्यार्थी वजा डेल्टा फाय 1 बरोबर कारण पुन्हा ते दोन्ही वेळेस येईल ते सर्व रद्द केले जाईल म्हणूनच हे आम्ही केले जे एक कुशलतेने केले आहे म्हणून आम्ही हा निकाल आपल्या लक्षात ठेवत राहणार आहोत आतापर्यंत मी असे म्हणत होतो की आपण इंटिग्रल समीकरणांबद्दल बोलत आहोत असे सांगूनच सुरुवात केली आहे परंतु आतापर्यंत आत कुठल्याही प्रकारचा इंटिग्रल नाही आपल्याला ते आवश्यक असलेल्या इंटिग्रलचा परिचय देण्याकरिता हे माझे समीकरण घेऊ आणि व्हॉल्यूम व्ही वर इंटिग्रेट करूया तर त्यास व्हॉल्यूम वर इंटिग्रेट करू ओके तर ही संपूर्ण गोष्ट dV ओव्हर आपण हे करणार आहोत त्यापैकी कोणतीही संज्ञा आपण त्यांना सरलीकरण करताना पाहत आहात का विद्यार्थीः ते प्रदेश होय हा प्रदेश प्रदेश 1 चा भाग आहे बरोबर आहे तर या खंड इंटिग्रेशनमध्ये सोपी करू शकणारी एकमात्र संभाव्य टर्म म्हणजे कोणती अगदी शेवटच्या टर्मचे काय मी डेल्टा फंक्शन मध्ये इंटिग्रेट करत आहे असे दिसत आहे की जे फक्त तेच सोपे करते ठीक आहे इतर टर्म ते सुलभ कसे होतील हे फारसे स्पष्ट नाही म्हणून ते कसे ते पाहूया विद्यार्थी बरोबर विद्यार्थीः आपण पाहू शकता की यात उप आहे मी पुढे जे मिळवितो ते आपण मिळवत आहात आपण लक्षात घ्या की जेव्हा मी हा टर्म येथे व्हॉल्यूमवर इंटिग्रेट करतो तेव्हा हे याचे व्हॉल्यूमवर इंटिग्रल होते तर आपण यावर येतो जेव्हा 3 डी मध्ये डायव्हर्जन्स प्रमेय होते असे म्हणतात कि विद्यार्थी च्या वर 3 डी मध्ये डीएस मध्ये आम्हाला शालेय शिक्षणातील सर्व वर्षांपासून डायव्हर्जन्स प्रमेयांचा विचार करण्याची सवय आहे आम्हाला याचा विचार करण्याची सवय आहे की 3 डी गोष्ट आहे कारण तेथे व्हॉल्युम आहे आणि तेथे सर्फेस फ्लक्स आहे परंतु प्रत्यक्षात उच्च किंवा निम्न परिमाणांमध्ये हा प्रमेय तयार करण्यापासून आपल्याला प्रतिबंधित करणारे काहीही नाही मुख्य कल्पना अशी आहे की जर माझ्या डाव्या बाजूस एन परिमाणांमध्ये व्हॉल्यूम असेल तर माझ्या उजव्या बाजूला एन 1 परिमाणात संबंधित पृष्ठभाग आहे तर आमची समस्या प्रत्यक्षात 3 डी नसून 2 डी आहे कारण डायव्हर्जन्स प्रमेय 2D मध्ये खालीलप्रमाणे सरळ केले आहेत म्हणून मला एक आयाम सोडला पाहिजे तर हे व्हॉल्यूम तर बंद व्हॉल्यूम तर व्हॉल्यूम मर्यादित व्हॉल्यूम योग्य आहे तर हे एक मर्यादित पृष्ठभाग होईल आणि dV dS बनेल dl बनेल आणि लक्षात ठेवा की dS या सारखे काही आहे तर हेच आपले 2D मध्ये डायव्हर्जन्स प्रमेय आहे आणि जर आपल्याला पृष्ठभागाचा विचार करायचा असेल तर ते असे आहे डाव्या बाजूच्या काही पृष्ठभागाचे आतील बाजूचे मूल्यांकन केले जात आहे आणि उजव्या बाजूचे मूल्यांकन सीमेवर केले जात आहे तो कंटूर इंटिग्रल आहे विद्यार्थी नाही सामान्य आहे एक सामान्य आहे म्हणून ती बाह्य आहे विद्यार्थीः बाह्य पृष्ठभाग हं तर dl हे आहे त्यातून वाहणारा फ्लक्स म्हणजे सामान्य दिशेने डीएलमधून वाहणारा फ्लक्स येथे येथे समान व्याख्या म्हणजे एचा फ्लक्स आहे विद्यार्थीः छोट्या क्षेत्राच्या पॅच च्या बाजूने तो क्षेत्र आता लाईन लांबीचा घटक बनला आहे बरोबर तर हे डायव्हर्जन प्रमेयचे 2D ते एक ते एक मॅपिंग आहे आणि जर आपण फक्त डायव्हर्जन्सची व्याख्या वापरली तर हे आपल्याला अगदी सोपे आहे आणि हे सर्व आपल्याला मिळेल जर आपल्याला ते डिराईव करायचे असेल तर ठीक आहे तर आता आपल्याला हे डायव्हर्जन प्रमेय येथे प्रदेश 1 वर लागू करण्याची गरज आहे तर आपला प्रदेश 1 ठीक आहे तर हे पाहूया हा आपला प्रदेश 1 आहे मी येथे प्रदेश 1 काढण्याचा प्रयत्न करीत आहे हा माझा व्ही 1 प्रदेश 1 आहे या दोन सीमारेषा माझ्याकडे S आणि ठीक आहेत आणि जर मी या अगदी परिष्कृत पृष्ठभागांबद्दल विचार केला तर मी याप्रमाणे सामान्य वेक्टर काढला आहे मी एक फायनाईट व्हॉल्यूम म्हणून विचार करतो तर मग मी येथे या खंडात डायव्हर्जन्स प्रमेय लागू करतो तेव्हा मला किती पृष्ठभागाच्या इंटिग्रलची काळजी घ्यावी लागेल या प्रकरणात व्हॉल्यूम एका पृष्ठभागाने वेढलेला होता आणि म्हणून मला त्या पृष्ठभागाच्या बाजूच्या फ्लक्सची काळजी घ्यावी लागली बरोबर तर हे अगदी सरळ होते या प्रकरणात जर मी या खंडात डायव्हर्जन्स प्रमेय लागू केले तर मी त्या फ्लक्सची काळजी घ्यावी जी खंड सोडत आहे डायव्हर्जन्स प्रमेयचा हा वैचारिक अर्थ आहे आतील स्त्रोतांचे डायव्हर्जन्स हे आउटगोइंग फ्लक्ससारखे आहे आता या प्रकरणात हे खंड किती पृष्ठभागांनी बांधलेले आहे दोन पृष्ठभाग फ्लक्स एसच्या बाहेर किंवा च्या बाहेर पडतात ओके म्हणून जेव्हा मी हे डायव्हर्जन्स प्रमेय लिहितो तेव्हा मला दोन्ही पृष्ठभागतुन वाहणारे फ्लक्स लिहावे लागतील बरोबर तर आपण या वेक्टरच्या विरुद्ध दिशेने बोलवूया जो कि येथे बाहेरील सामान्य असेल त्यास एन 1 म्हणू आणि यास म्हणू ओके तर येथे लागू केलेले डायव्हर्जन्स प्रमेय मला एकूण फ्लक्स देईल तर हे मला s वर म्हणून देईल बरोबर हे बाह्य सामान्य आहे कारण मी हे खंड सोडत असलेल्या सर्व फ्लक्सकडे पहात आहे तर हे बाह्य फ्लक्स प्लस आहे फ्लक्सचे हे सरळ बजेटिंग आहे बरोबर आहे आता जसे आहे तसे बरेचसे दूर आहे आणि आमचा स्रोत येथे निश्चित झाला आहे तर आम्ही जे भौतिकपणे सीमांच्या अनंततेवर घडण्याची काय अपेक्षा करतो विद्यार्थी फील्ड फील्ड 0 कडे जावे बरोबर म्हणून ही संज्ञा 0 वर जाईल येथे दुसऱ्या टर्मकडे येत आहे मी दुसरे टर्म म्हणून काय लिहितो हे टिकून आहे ठीक आहे आणि याचा काय संबंध ते एकमेकांशी विरुद्ध आहेत तर मी हे ठीक म्हणून लिहू शकतो आणि फक्त कारण असे आहे की मी आधी या पृष्ठभागावर सामान्य म्हणायचे ठरविले आहे कारण सामान्य बाह्य या दिशेने जात आहे पण जेव्हा मी व्हॉल्यूम 1 मध्ये डायव्हर्जन प्रमेय करत आहे तेव्हा लक्षात येईल की मला योग्य बाहेर वाहणारा फ्लक्स व्हेक्टर घ्यावा लागेल तर मी संपूर्ण समस्येचे सोबत निराकरण करू शकलो किंवा हे माझ्या कन्वेन्शनमधून सोडवू शकेन माझ्यावर अवलंबून आहे मी निवडणार आहे तर आवक सामान्य आहे म्हणूनच वजा चिन्ह आहे विद्यार्थीः आर चे फंक्शन आहे होय जिथे सीमा आहे तिथे फंक्शन म्हणून विद्यार्थी हो तसे प्रत्येक गोष्ट वर लिहावे लागेल विद्यार्थी तर समन्वयाच्या पदावर काही मूल्य आहे आणि इतर तर तर हे लक्षात ठेवा हे इंटिग्रल एक कंटूर इंटिग्रल आहे त्याचे मूल्यांकन फक्त सीमेवर केले जाते त्याचे मूल्यांकन खंडात केले जात नाही बरोबर म्हणूनच हे चित्र फक्त सीमेवर दिसते जिथे सामान्यपणे परिभाषित केले गेले आहे तर आपण याचा उपयोग करू आपण मागील पृष्ठावरील वेक्टर कॅल्क्युलस ओळख काय आहे याकडे परत जाऊ बरोबर आणि ते व्हॉल्यूमवर इंटिग्रेट केलेली ही डीव्ही येथे गहाळ आहे बरोबर आणि या प्रकरणात डीएस आहे कारण मी खाली 2 डी समस्येकडे गेलो आहे कारण आपण यापूर्वी मिळवलेल्या गोष्टी वापरुन ही संपूर्ण गोष्ट बनली आहे आणि ही संपूर्ण गोष्ट येथेच बनते जिथे आपण आमचे डायव्हर्जन्स प्रमेय लागू करतो बरोबर आणि हे होईल ठीक आणि हे वर आहे ठीक आहे आम्ही मुळात आमच्या जास्त गुंतागुंतीचे नसलेल्या दोन समीकरणापासून सुरुवात केली हे दोनही ग्रीन्स फंक्शन या दोन ग्रीन्स फंक्शन्ससह वजा केल्या मी तुम्हाला या ग्रीन्स फंक्शनबद्दल काहीही सांगितले नाही तर आम्ही फक्त असे गृहित धरत आहोत की आम्हाला त्यांना हे माहित आहे ठीक आहे दुसर्या मॉड्यूलमध्ये आपण ते कसे मिळवायचे याबद्दल चर्चा करू परंतु आत्ताच आपण ते परिचित असल्याचे गृहित धरूया हे संबंध मिळविण्यासाठी आम्ही त्यांना वजा केले आणि काही वेक्टर कॅल्क्यूलस लागू केले ज्यानंतर आम्ही हे संबंध योग्य होण्यासाठी आमचे डायव्हर्जन्स प्रमेय लागू केले आता जर मी या समीकरणाकडे परत गेलो तर हे देखील व्हॉल्यूमच्या संदर्भात इंटिग्रेट होईल तर हा एक होता जे व्हॉल्यूम इंटिग्रेशन होते जर मी हे सर्व इंटिग्रेट केले तर या सर्व ज्ञात गोष्टी आहेत ठीक आहे g ची गणना कशी करावी हे मी आपणास सांगितले नाही परंतु आम्ही त्यात पोहोचू तर माहित आहे समस्येमध्ये Q देण्यात आला आहे कारण Q करंटचे स्त्रोत काय कॅप्चर करीत आहे म्हणून ही संज्ञा आपल्याला दिली गेली आहे तर हे मला ज्ञात आहे मी याला हे इंसीडन्ट फिल्डसारखेच म्हणणार आहे कारण त्यास करंट स्त्रोताबद्दल माहिती आहे जे करंट स्त्रोतामधून बाहेर पडते जे काही इंसीडन्ट फिल्ड स्कॅटर्ड होत आहे तर मी हे कॉल करणार आहे की काय हे r किंवा r' चे फंक्शन असावे विद्यार्थीः प्राईम r बरोबर कारण मी करंट स्रोत आणि सर्व जेथे आहे त्या ठिकाणी इंटिग्रेट करीत आहे करंट स्त्रोत r चे फंक्शन आहे राइट तर मी r सोडणार आहे बरोबर आणि हे त्याचे आभार आहे कारण हे r आणि r' चे फंक्शन आहे जर तेथे फक्त r चे फंक्शन असेल तर केवळ हा इंटिग्रल असेल तर आता आम्ही या सर्व गोष्टी एकत्र ठेवणार आहोत म्हणजेच आम्हाला थोडेसे लक्ष ठेवावे लागणार आहे कारण आपण इतर सर्व टर्म्स सरलीकृत केल्या आहेत तर करंटची टर्म बनली ही वजा ही टर्म इथे दिसली आहे ठीक आहे शेवटची टर्म उरली आहे तर ते आहे तर मग या फंक्शनचे मूल्य काय असेल माझ्याकडे डेल्टा फंक्शन आहे जे हे दुसर्या फंक्शनने गुणाकार करीत आहे आणि मी इंटिग्रेट करीत आहे तर बरोबर ते जवळजवळ बरोबर आहे तर येथून काय घडत आहे ते पहा तर हे सांगूया की माझ्याकडे येथे एक बिंदू आहे r माझ्याकडे येथे एक बिंदू आहे r तर जर इंटिग्रेशन व्हॉल्यूम असेल तर विद्यार्थीः हे केवळ 1 ला प्रवृत्त करेल मी फक्त एकालाच नव्हे तर चांगल्या प्रकारे प्रेरित करतो विद्यार्थीः दोन त्यात एक इंटिग्रल आहे तर हेच डेरॅक डेल्टा फंक्शन आहे त्या अनेक आयामांमधील एक फंक्शन आहे जर हे व्हॉल्यूम इंटिग्रेशन असेल तर ते त्रि आयामी डिराईव झालेला डेल्टा फंक्शन आहे हे 2 डी केस आहे तर हे डिल्टा फंक्शनचे दोन आयाम आहे तर जेथे जेथे एकलपणा असेल तिथे r r असेल तर हा डेल्टा फंक्शन चिन्हाच्या आत फंक्शनचे मूल्य काढेल बरोबर मी काय करत आहे हे सांगताना दोन अटी आहेत त्याशिवाय मी या प्रदेशाचे खंड 1 वर इंटिग्रेट करीत आहे हेच मी करत आहे संपूर्ण जागा नाही बरोबर आहे म्हणून मी या समीकरणात r' च्या स्थानाबद्दल काहीच बोललो नाही जेव्हा मी r ची ओळख करुन देली तेव्हा काहीही म्हटले नाही बरोबर r' हे फक्त काही व्हेरिएबल म्हणून आले आहे म्हणून जेव्हा मी येथे या व्हॉल्यूमकडे पहातो तेव्हा मी r कोठे असू शकते हे सांगितले नाही r' कदाचित मध्ये असू शकते किंवा कुठे असू शकते जर r मध्ये आहे याचा अर्थ असा आहे की r' येथे आहे हे समजूया आणि हे व्हॉल्यूमवर इंटिग्रेट करीत आहे ज्यामध्ये r' आहे याचा अर्थ असा आहे की येथे एक बिंदू येईल जेथे r बरोबर r' आहे आणि जेव्हा मी त्या खंडात डेल्टा फंक्शन इंटिग्रेट करतो तेव्हा या इंटिग्रलचे काय होईल जे मला मिळेल प्राइम बरोबर दुसरीकडे जर r' इथे आत असते आणि मी वर इंटिग्रेट करत असेल तर डेल्टा फंक्शनचे काय मूल्य आहे ते काय होईल विद्यार्थीः 0 सर्वत्र आहे बरोबर म्हणूनच आपण मॅक्सवेलचे समीकरण आणि वेक्टर कॅल्क्यूलस सारख्या नृत्यासारखे कसे कार्य करीत आहेत हे सर्व एकमेकांना मार्गात मदत करतात हे आपण पाहू शकता आपल्याला अगदी शेवटच्या समीकरणात यावे लागेल आणि पुढील स्लाइड्समध्ये आम्ही त्यास एक सुंदर शारीरिक व्याख्या देऊ तर त्याबद्दल आपण नंतर चर्चा करू हि सर्वात वरची समीकरणे येथे प्रत्त्यक्षात 2 समीकरणे आहेत एक येथे आहे जेव्हा r संबंधित आहे r' शी संबंधित आहे आणि दुसरे r' शी संबंधित आहे तर जेव्हा r' शी संबंधित आहे तेव्हा ते आपण अद्याप ओळखले नाही परंतु हे प्रत्यक्षात काहीही नाही परंतु हूजेन्सचे तत्व ठीक आहे आणि आम्ही प्रत्येक संज्ञेचे भौतिक अर्थ देऊ ही गोष्ट अशी आहे जिच्या आपण सामोरे गेलो नाही म्हणून आतापर्यंत किंवा अगदी त्याचे नाव ऐकले आहे परंतु याला विलोपन प्रमेय म्हणतात ठीक तर एक चांगला प्रश्न म्हणजे आपण ही समीकरणे स्वत हून सोडवण्याचा विचार का करू शकत नाही मागील समस्येमध्ये जिथे आमच्याकडे लाइन चार्ज होता आम्ही त्यांना स्वतंत्रपणे इंटिग्रेट केले आणि निराकरण केले येथे अडचण अशी आहे की मॅक्सवेलच्या समीकरणांमुळे आपल्याला देखील सीमा अटी थोपवाव्या लागतात कारण आपल्याकडे दोन भिन्न खंड आहेत तर टेंजेन्शिअल ई फील्ड टेंजेन्शिअल एच फील्डच्या सीमारेषेवर ज्या गोष्टींचा सन्मान करायचा आहे त्याचे जतन केले पाहिजे जेव्हा मी येथे फक्त दोन ही समीकरणे पाहतो तेव्हा ही दोन समीकरणे तेथे सीमांच्या अटीचा उल्लेख नसतो हे येथे बिंदू बिंदूचे रिलेशन आहे आणि माझ्यासाठी सीमा अट घालण्याचा कोणताही मार्ग नाही विद्यार्थीः आणि आम्ही 2 म्हणून ओळखले त्याप्रमाणेच आहे 2 भिन्न व्हेरिएबल्स म्हणून विद्यार्थी सर ते काहीच नसतात पण गणिताने ते विद्युत क्षेत्र आहेत विद्यार्थीः त्यांच्यात खंड भिन्नता नाही खंड 1 कोणता आहे खंड 2 कोणता आहे हे त्यांना ठाऊकच नाही बरोबर म्हणूनच सीमा अटी यासह पूर्णपणे लादणे शक्य नाही इतर समस्येमध्ये खरोखरच काही मर्यादा नव्हती अगदी पृष्ठभागावर चार्ज होते आणि ते बरोबर आहे म्हणूनच मी हे समीकरण वजा करीत आहे आणि नंतर एका विशिष्ट खंडावर इंटिग्रेट करत आहे तर आम्ही केवळ वर इंटिग्रेट केले त्यानंतर आम्ही केवळ वर इंटिग्रेट करू आणि आपण पाहू शकता की हे समीकरण जे माझ्याजवळ आहे हे प्रत्यक्षात केवळ पृष्ठभागावर कार्यरत आहे इथली ही उजवी बाजू मी सीमा अट घालण्याच्या मार्गावर आहे तेथेच त्या व्हॉल्यूमचे पृष्ठभागामध्ये रूपांतरण झाले आहे आणि येथे सीमा अट उजव्या बाजूला लागू होईल म्हणूनच आम्ही व्हॉल्यूमवर इंटिग्रेट करण्याची ही युक्ती करतो नंतर डायव्हर्जन्स प्रमेय वापरून ठीक आहे चांगला प्रश्न आहे तर त्यासह आम्ही ही चर्चा संपुष्टात आणू आणि त्यानंतर आम्ही या अटींचे भौतिक अर्थ लावू